तर पुढे आपण प्रथम ऑर्डर सर्किट सुरू करूहा तुमचा अध्याय ६ आहे बरोबर तर आणि येथे आपण dc ट्रांजीएंट पाहू विशेषतः आपल्या फक्त RLसर्किट आणि RC सर्किटला फर्स्ट ऑर्डर सर्किट का म्हणतात ते पाहू तर जेव्हा हा विषय संपेल तेव्हा आपण ac सर्किटसाठी जाऊ तर प्रथम सिंगल फेज नंतर ३ फेज बरोबर तर प्रथम काही परिचय मी त्यासाठी केला आहे मागील अध्यायांमध्ये ३ निष्क्रिय घटक म्हणजे रोधक कॅपेसिटरर्स आणि इन्डक्टर्स स्वतंत्रपणे विचारात घेतले आहेत तर या अध्यायात तुमच्या २ प्रकारच्या सर्किटचे आपण परीक्षण करु सर्किट रोधक आणि कॅपेसिटरचे बनले आहे आणि सर्किट रोधक आणि इन्डक्टरचे बनले आहे मला म्हणायचे आहे की आपण २ प्रकारचे सर्किट पाहू म्हणजे रोधक आणि कॅपेसिटरचे बनलेले सर्किट आणि रोधक आणि इन्डक्टरचे बनलेले सर्किट आणि त्यांना अनुक्रमे RC सर्किट आणि RL सर्किट म्हणतात बरोबर KCL आणि KVL चा वापर करून आपण RC आणि RL सर्किटचे विश्लेषण करतो आणि वेगवेगळी समीकरणे तयार करतोजे प्रत्येक समीकरण बरोबर असताना सोडवणे अधिक कठीण असते तर मला फक्त ही गोष्ट द्या तर RC आणि RL सर्किटचे विश्लेषण केल्यामुळे निर्माण होणारी विकलक समीकरणे फर्स्ट ऑर्डर आहेत बरोबर त्यामुळे ते अधोरेखित केले गेले आहे कि सर्किट्सला फर्स्ट ऑर्डर सर्किट म्हणून ओळखले जाते फर्स्ट ऑर्डर सर्किट हे फर्स्ट ऑर्डर विकलक समीकरणाद्वारे दर्शविले जाते तरतेथे दोन मार्ग आहेत हे २ असेल बरोबर मी ते बरोबर दुरुस्त करीत आहे तर तेथे सर्किटला उत्तेजित करण्याचे दोन मार्ग आहेतसर्किटला उत्तेजित करण्याचा पहिला मार्ग म्हणजे संचय घटकाच्या आरंभीच्या स्थितीनुसारते स्त्रोत मुक्त सर्किट असेल बरोबर या सर्किटला स्त्रोत मुक्त सर्किट म्हणतात त्याचा अर्थसर्किट हे संचय घटकाच्या स्थितीनुसार उत्तेजित केले जाते आणि हे सर्किट स्त्रोत मुक्त सर्किट आहे बरोबर तर प्रत्यक्षात त्या परिस्थितीत असे गृहित धरा की सुरुवातीला त्या सर्किट घटकामध्ये ऊर्जा साठवली जाते एकदा स्क्रोल करा ऊर्जा कॅपेसिटर किंवा इंडक्टिव्ह घटकामध्ये संचयित केली जातेबरोबर तर या साठवलेल्या ऊर्जेमुळे सर्किटमध्ये विद्युतधारा वाहते आणि हळूहळू रोधकामध्ये खर्च होते तर स्त्रोत मुक्त सर्किट स्वतंत्र स्त्रोतांपासून मुक्त आहेत परंतु त्यांच्याकडे आश्रित स्रोत असू शकतात तर त्याचा अर्थ असा असू शकतो की तेथे कोणतेही स्वतंत्र स्त्रोत नसतीलपरंतु त्यांच्याकडे आश्रित स्रोत असू शकतात स्वतंत्र स्रोत वापरून फर्स्ट ऑर्डर सर्किटला उत्तेजित करण्याचा दुसरा मार्ग आहे तर या अध्यायात किंवा या विषयात आपण dc स्वतंत्र स्त्रोतांचा विचार करूप्रथम आपण स्त्रोत मुक्त सर्किट पाहू म्हणून जेव्हा जेव्हा येथे स्त्रोत मुक्त सर्किट पहाल तेव्हा आपण पाहू कि जेव्हा मी संख्यात्मक उदाहरण सोडवेन१ किंवा २ प्रकरणात किंवा २ ३ प्रकरणात तेव्हा मी उत्तर सांगेन आणि या मार्गे परंतु येथे १ आणि २ प्रकरणात १ आणि २ प्रकरणे कशी प्राप्त झाली हे मी सांगणार नाही मी तुम्हाला सांगेन कि ते कसे आले याचा विचार करापरंतु ते नंतर येईल म्हणून जेव्हा RC सर्किटचा dc स्त्रोत अचानक खंडित होतोतेव्हा स्त्रोत मुक्त RC सर्किट बनते बरोबर तर कॅपेसिटरमध्ये आधीच साठवलेली ऊर्जा हळूहळू रोधकामध्ये नष्ट होते तर याचा अर्थआकृती १ समजा रोधक आणि प्रारंभिक प्रभारित कॅपेसिटर यांची एकसरी जोडणी दर्शविते तर मुख्य उद्देश सर्किट प्रतिसादाचे परीक्षण करणे आहे तर या प्रकरणात हे हे कॅपेसिटर सुरुवातीला प्रभारित केले गेले आहे आणि तेथे रोधक आहे यामधून विद्युतधारा iC आणि iR वाहत आहेत हे साधे सर्किट आहेपरंतु या क्षणी जर KCL लागू केला तर जर मी असे मानले की ती विद्युतधारा iC या मार्गाने जात आहे आणि विद्युतधारा iR या मार्गाने जात आहे दोन्ही निघून जात आहेत तर iC iR हे 0 बरोबर आहे आधीच सारखेच सर्किट परंतु काही विश्लेषणासाठी आपण ते करू आणि या बाजूस तुमचे व्होल्टेज आहेबरोबर हे व्होल्टेज आहे व्होल्टेज v हे रोधक आणि कॅपेसिटरवरती समान आहे बरोबर तर हे एक स्त्रोत मुक्त सर्किट आहे तेथे सर्किटमध्ये कोणताही स्वतंत्र स्त्रोत नाहीअसे गृहीत धरले की हे कॅपेसिटर सुरुवातीला प्रभारित आहे आणि जर या बिंदूवर KVL लागू केला तर ते iC iR ० असेलबरोबर तर हे स्त्रोत मुक्त सर्किट आहे आता असे समजा किकॅपेसिटरवरील व्होल्टेज vt आहे कॅपेसिटर सुरुवातीस प्रभारित असल्यामुळे त्यावेळी t० आहे प्रारंभिक व्होल्टेज v0 v0 आहेबरोबर तर या प्रकरणात t ० आहे असे समजून प्रारंभिक व्होल्टेज V0आहे आता कॅपेसिटरमध्ये सुरवातीला साठवलेली उर्जा wc0 १२ C v0 २ आहे बरोबर तरथोडे थांबा तर या प्रकरणात कॅपेसिटरमध्ये संचयित ऊर्जा ही wc0 १२ C v0 २ आहे बरोबर तर नोडवर KCL लागू करून मी सांगितले आहे कि iC iR ० आहे बरोबर तर मला ते स्पष्ट करू द्या तरव्याख्येनुसार हे माहीत आहे कि iC C dv dt आहे आणि त्याच वेळी iR vR आहे जर या सर्किटवर आला तर मी सांगितले आहे हे व्होल्टेज v आहे तर iR vR आहेकारण कॅपेसिटर रोधकावर समान व्होल्टेज आहे तर v iRR आहे म्हणून iR vR आहे त्याचप्रमाणे येथे सुद्धा iC C dv dt आहे बरोबर कॅपेसिटर त्याचबरोबर रोधकावर हे व्होल्टेज v समान आहे तर मला ते स्पष्ट करू द्या तर या प्रकरणात हे Cdv dt vR ० आहे कारण iR vR 0 किंवा dv dt vRC 0 आहे फक्त v चे पहिले डेरीवेटीव्ह समाविष्ट असल्यामुळे हे फर्स्ट ऑर्डर विकलक समीकरण आहे तर समीकरण ४ हे dvv १ RC dt असे लिहिले जाऊ शकते तर समीकरण ५ मुळे हे dvv १ RC dt असे लिहिले जाऊ शकते दोन्ही बाजू इंटिग्रेट करा या बाजूस ln v नैसर्गिक लॉग tRC मिळेल काही स्थिरांक In घेतला आहे सरळ सुलभतेसाठी आपण oRC १ C२ ऐवजी थेट In घेतले आहे तरहे समीकरण ६ आहे आताA हा इंटिग्रेशन स्थिरांक आहेअशा प्रकारे जर हे ln v या बाजूस घेतले तर डाव्या बाजूस ln tRC बनेल म्हणून ही बाजू ln VA tRC अशी लिहिली जाऊ शकते जे येथे लिहिले आहे बरोबर तर हे समीकरण ७ आहे तर हे मला स्पष्ट करू द्या तरआता power of e घेतल्यास हे दिले आहे तर v Aगुणिले e to the power tRC आहे प्रत्यक्षात ते येथे दिले गेले आहे तर येथे दिले आहे ln म्हणजे बेस e चा लॉग आहे म्हणून vA e चा tRC घात किंवा v A e to the power tRC आहे e हे t चे फंक्शन असल्यामुळे मी येथे उजव्या बाजूस dt लिहिले आहे तर इतकेच म्हणूनच v A e to the power tRC आहे आता पण सुरुवातीच्या t० च्या स्थितीपासून vt v0 आहे बरोबर म्हणून t० असताना ते १ बनेल आणि ते V०A बनेल तर ते A V० आहेबरोबर कारण नुकतेच आपण v0प्रारंभिक स्थिती v0 capital V suffix 0 लिहीत आहे तर हे समीकरण ९ आहे मी समीकरण क्रमांक दिला नाही म्हणून vt v0 e to the power tRC आहे हे समीकरण १० आहे समीकरण १० असे दर्शविते की RC सर्किटचा व्होल्टेज प्रतिसाद हा प्रारंभिक व्होल्टेजचा घातांकी ऱ्हास आहे आणि त्याला सर्किटचा नैसर्गिक प्रतिसाद म्हणतात कारण ते e tRC दिले आहे तर नैसर्गिकरित्या प्रारंभिक प्रतिसादाचा घातांकी ऱ्हास आहे आणि त्याला सर्किटचा नैसर्गिक प्रतिसाद म्हणतात कारण हा प्रतिसाद हा जतन केलेल्या प्रारंभिक ऊर्जेमुळे आणि सर्किटच्या भौतिक वैशिष्ट्यामुळे आहे आणि बाह्य व्होल्टेज किंवा विद्युतधारा स्रोतामुळे नाही बरोबर याचा अर्थ याला सर्किटचा नैसर्गिक प्रतिसाद म्हणतात कारण हा प्रतिसाद हा जतन केलेल्या प्रारंभिक ऊर्जेमुळे आणि सर्किटच्या भौतिक वैशिष्ट्यामुळे आहे आणि बाह्य व्होल्टेज किंवा विद्युतधारा स्रोतामुळे नाही कारण तेथे स्रोत मुक्त सर्किट आहे तर याला सर्किटचा नैसर्गिक प्रतिसाद म्हणतात बरोबर तर मला ते स्पष्ट करू द्या तर आता जर आपण V v0 e to the power tζ चा आलेख काढला जर आपण τ RC घेतले तर v v0 e to the power tRC आहे ζ प्रत्यक्षात याला वेळ स्थिरांक म्हणतात आपण ते पाहू तर म्हणूनच हा आलेख v0 e tζ आहेआता मला ते स्पष्ट करू द्या तर हा RC सर्किटचा व्होल्टेज प्रतिसाद आहे आता आणि जेव्हा मी त्याकडे येईन परंतु मी सांगत आहे आताजेव्हा t ζ असेलतेव्हा vv0 e to the power ζζ म्हणजे v0 e to the power १ असेल ते ० ३६८ v0 बनेल ते येथे आहे ते येथे लिहिले आहे तर जेव्हा t ζ असेल तर हे ० ३६८v0 असेल बरोबर तरमला ते आता स्पष्ट करू द्या आता मी काही स्पष्टीकरण देईन तरही आपली आकृती २ आहे आकृती २ नैसर्गिक प्रतिसाद दर्शवते t ० वरती बरोबर प्रारंभिक स्थिती आहे ज्यास t० वरती v v0 आहे असे म्हणतात तर हे v v0 आहेबरोबर आणि वेळ वाढत जाताच व्होल्टेज हे ० च्या दिशेने कमी होते व्होल्टेज कमी होण्याचा वेग हा वेळ स्थिरांकाच्या स्वरूपात सादर केला आहे वेळ स्थिरांक ζ ने दर्शविला आहे आणि ζRC स्वरूपात सादर केला आहे हा त्या सर्किटचा वेळ स्थिरांक आहे म्हणूनसमीकरण १० हे v v0 e to the power tζ असे सादर केले जाऊ शकते हे मी सांगितले आहे तर t ζ असताना vζ v0 e to the power १ आहे ते सुद्धा मी सांगितले आहे कि 0 ३६८ v0 आहेयाचा अर्थ हे 0 ३६८ v0 आहे बरोबर तर याचा अर्थ समीकरण १३ असे विधान करू शकतो कि सर्किटचा वेळ स्थिरांक म्हणजे प्रतिसादाला त्याच्या प्रारंभिक मूल्याच्या ३६ ८ टक्के पर्यंत ऱ्हास Decay व्हायला लागणार वेळ हे 0 ३६८ आहे याचा अर्थटक्केवारीमध्ये घेतल्यास ते प्रारंभिक मूल्य v0 च्या ३६ ८ टक्के आहे आपण असे म्हणू शकतो की सर्किटचा वेळ स्थिरांक हा प्रतिसादाला त्याच्या प्रारंभिक मूल्याच्या ३६ ८ टक्के पर्यंत ऱ्हास Decay व्हायला लागणार वेळ आहे आता मी एक सारणी बनविली आहे सारणी १ ही vv0 चे मूल्य दर्शविते सारणी १ वरून असे दिसून आले किव्होल्टेज v हे t ५ ζ नंतर v0 च्या १ टक्केपेक्षा कमी आहे माझा सांगण्याचा अर्थ आहे की हे v v v0 e to the power tτ आहे म्हणजेच v v0 e to the power tζ आहे जेव्हा t ζ असेल ते ० ३६७८ बनत आहे२ ζ साठी ० १३५३ आणि याच प्रकारे ५ ζ ला ते ० ००६७ म्हणजे १ टक्केपेक्षा कमी आहे म्हणून जेव्हा t ५ असते तेव्हा ते १ टक्क्यापेक्षा कमी असते म्हणून येथे असे समजणे रूढीप्राप्त आहे कि ५ वेळ स्थिरांकानंतर कॅपेसिटर हा पूर्णपणे प्रभारित किंवा प्रभाररहित होतो दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर जेव्हा वेळेत कोणताही बदल होत नाही तेव्हा सर्किट स्थिर स्थितीत पोहचण्यासाठी t ५ ζ वेळ घेते याचा अर्थया आलेखासाठी जर ζ२ ζते ३ ζ ते ५ ζ पर्यंत गेलो तर वेळ t५ ζ आहे त्यानंतर जवळजवळ कोणताही बदल सापडणार नाही जवळजवळ ही स्थिर स्थिती आहे तरते सर्व ही सारणी दर्शविते बरोबर म्हणून वेळ स्थिरांक दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहिला जाऊ शकतो समीकरण १२ मध्ये t० वरती v चे डेरीवेटीव्ह मूल्यांकन करून तर ते समीकरण १२ मध्ये जर या समीकरण १२ कडे आलो तर हे आपले समीकरण १२ आहे vv0 e to the power tζ बरोबर याचे डेरीवेटीव्ह घ्या मी त्याकडे येईल vv0 घ्या नंतर e to the power tζ बरोबर तर t ० वरती ddt vv0 घ्या ते १ ζ e to the power tζ बनेल आणि t० असताना ते १ ζ बनेल बरोबर तर हे समीकरण १४ आहे आता समीकरण १४ वरून हे विधान करू शकतो कि वेळ स्थिरांक हा प्रारंभिक ऱ्हास होण्याचा दर आहे किंवा vv0 चा एक ते ० पर्यंत ऱ्हास होण्यासाठी घेतलेला वेळ आहेऱ्हास होण्याचा दर स्थिर आहे असे समजून t० वरती हा प्रारंभिक स्लोप आहेतुमचे वेळ स्थिरांकाचे अर्थग्रहण हे प्रयोगशाळेत ओसीलोस्कोपवरती दर्शविलेल्या वक्रापासून ζ आलेखीय रूपात मिळण्यासाठी वापरले जाते तरप्रतिसाद वक्रापासून ζ निश्चित करण्यासाठीt० वरती वक्राला स्पर्शरेषा काढा t ζ वरती ती स्पर्शरेषा वेळ अक्षाला भेटते t० वरती जर स्पर्शरेषा काढली ती येथे ζ वरती भेटते बरोबर आणि t० वरती ही स्पर्शरेषा आहे स्पर्शरेषा कुठूनतरी काढा आणि ती ζ वरती भेटेल बरोबर तर हे प्रतिसाद वक्रापासून वेळ स्थिरांकाचे निर्धारण आहेअशा प्रकारे सुद्धा तुम्ही प्रयोगशाळेत वेळ स्थिरांक ζ शोधू शकता जेथे जो काही आलेख मिळेल त्यापासून तुम्ही करू शकता आणि नंतर २ζ ३ζ ते ५ζ पर्यंत ते दाखविले आहे बरोबर तर समीकरण ११ वरून हे पाहिले जाऊ शकते जर समीकरण ११ कडे आलो थांबा हे ζ RC आहे तर समीकरण ११ वरून हे लक्षात येते की जितका वेळ स्थिरांक लहान असतो तितका जलद प्रतिसाद असतो हे आकृती ४ मध्ये दर्शविले आहे माझे म्हणणे आहे की जेव्हा ζ२ आहे प्रतिसाद मंद असेल तरजेव्हा ζ १ असेल तेव्हा ζ २ पेक्षा प्रतिसाद खूप वेगवान असेलजर पुढे ζ आणखी कमी झाला तर प्रतिसाद जलद होईल बरोबर तरघेतलेली ही बाजू vv0 e to the power tζ आहे गुणोत्तर y अक्षावर घेतला आहे तर वेळ स्थिरांक ζ च्या विविध मूल्यांसाठी हे प्रतिसाद वक्र आहे कोणत्याही दराने वेळ स्थिरांक लहान असो किंवा मोठा t ५ζ वरती सर्किट स्थिर स्थितीत पोहचते कारण ते १ टक्क्यापेक्षा कमी आहे जरी गुणोत्तर कोणतेही घेतले आहे तर t५ζ वरती सर्किट स्थिर स्थितीत पोहचते म्हणूनविद्युतधारा iR ही iRvR अशी दर्शविली जातेसर्किटमध्ये अशीच गोष्ट पाहिली आहे तर ते v0R e to the power tζ असेल ही विद्युतधारा iR आहे बरोबर रोधकामध्ये खर्च झालेली शक्ती ही P v iR आहे तरजर v v0 e to the power tζ ठेवले आणि iR ही अभिव्यक्ती समीकरण १५ चा गुणाकार केल्यास तुम्हाला v02R e to the power २ tζ मिळेल हे समीकरण १६ आहेबरोबर तरवेळ t पर्यंत रोधकाने शोषून घेतलेली उर्जा म्हणजे wR ही इंटिग्रेशन ० ते t p dt आहेबरोबर p हे t चे फंक्शन आहे ० ते t हे v समीकरण १६ v0 २R e to the power २ tζ dt आहे जर तुम्ही येथे प्रवेश केला तर तो वेळ स्थिरांक ζ RC मिळेल १२ C v0 २ १ e to the power २ tζआहे नोंद करून घ्या किजेव्हा t हे इन्फिनिटी कडे झुकतेωR∞ १२ C v0 २ ωc आहे तर सुरुवातीला कॅपेसिटरमध्ये साठवलेली प्रारंभिक ऊर्जा अखेरीस रोधकामध्ये खर्च झाली आहे तर जर t हे इन्फिनिटी कडे झुकत असेल तर ते सरळ C v0 २ बनत आहे कारण ही संज्ञा तेथे नसेल आणि प्रारंभिक साठवलेली ऊर्जा w C0असेल तर कॅपेसिटरमध्ये साठवलेली प्रारंभिक ऊर्जा अखेरीस रोधकामध्ये खर्च होते तर काही उदाहरणे घेऊ तर ही आशा आहे की हे स्त्रोत मुक्त RC सर्किट समजण्यायोग्य असेल उजव्या बाजूस तेथे काही नाही ही अगदी साधी गोष्ट आहे तर येथे या गोष्टीचे साधे सर्किट घेतले आहे एकसरी जोडणी समांतर तुमचे समांतर सर्किट बरोबर तर तेथे ० ५ Ω रोधक आहे तेथे ० १ फॅरेड कॅपेसिटर आहेत्यावरील व्होल्टेज VC आहेहा ५Ω रोधक आहेहे ५ आणि १५ दोन्ही एकसरी जोडणीत आहेत आणि वेगवेगळे घेतले आहेत आणि त्यांच्यातून वाहणारी विद्युतधारा ix आहे आणि १५Ω रोधकावरील व्होल्टेज Vx आहे तुम्हाला कॅपेसिटर व्होल्टेजची प्रारंभिक मूल्ये शोधायची आहेत म्हणजे v c 0हे १० व्होल्ट दिले आहे तुम्हाला t 0 साठी हे vcनंतर vx आणि ix निश्चित करायचे आहेबरोबर आता प्रथम कॅपेसिटर टर्मिनलवर समतुल्य किंवा थेविनिन रोधक मिळवा तर थेवेनिन रोधक तर या प्रकरणात जर तुम्ही या २ टर्मिनल दरम्यान शोधण्याचा प्रयत्न केला तर यातील थेवेनिन रोधक काय असेल ५ Ω आणि १५ Ω म्हणून २० Ω असेल तर ते येथे आहे दोन्ही एकसरी जोडणीत आहेत तर आता पाहू हे २० Ω आहेम्हणजे आणि ५ Ω हे २ समांतर जोडणीत आहेत तरते ५२०५२० असेल तरते १००२५ म्हणजे ४ Ω असेल बरोबर तर मला ते स्पष्ट करू द्या तरजर तुम्ही Req R थेविनिन शोधले तर ते ५५१५५५१५ म्हणजे ४Ω आहे बरोबर या सर्व गोष्टी अशा लिहिल्या आहेतबरोबर परंतु तेथे मी हिशोब दाखवला आहे म्हणूनसमान समतुल्य सर्किट हे कॅपेसिटर असेल ते एक स्त्रोत मुक्त सर्किट आहे १ फॅरेड आणि हे Rहे Req ४ आहे लक्षात ठेवा अशा गोष्टींसाठी R थेविनिन प्रथम समतुल्य करावे लागते बरोबर गोष्टी कशा घडतात ते पाहू आणि हे व्होल्टेज v आहेयाचा अर्थ० १ फॅरेड कॅपेसिटर वरती R म्हणजे Req वरती सुद्धा हे v आहेबरोबर तर मला ते स्पष्ट करू द्या तर वेळ स्थिरांक हा ζRC आहे आपण पाहिले आहे तरहे Req c आहे तर Req म्हणजे ४ C ० १ म्हणजे ० ४ सेकंद आहेबरोबर आता v v0 e to the power tτ माहीत आहे परंतु v0 हे १० व्होल्ट दिले आहे तर v0 v c १० व्होल्ट दिले आहे आणि ζ० ४ सेकंद आहे म्हणून v c v १० e to the power t० तर ते १० e to the power २ ५ t व्होल्ट आहे ही पूर्वी विकसित केलेल्या सूत्रानुसार साधी गोष्ट आहे आपण फक्त माहिती ठेवत आहोत तरआकृती ६ ५ नुसार vx मिळण्यासाठी व्होल्टेज विभागणी वापरा आता जर या आकृतीकडे आलो तर प्रथम समजा हे व्होल्टेज v असेल तर समजा जर हे व्होल्टेज v आहे बरोबर नंतर व्होल्टेज विभागणी हे vx आहे तर व्होल्टेज विभागणी कारण ५ आणि १५ Ω एकसरी जोडणीत आहेत म्हणून ते १५१५५हे v जे तुमचे vx असेल यावरील व्होल्टेज v आहे तर ते १५ भागिले १५५ असेल कारण येथे १५ आहे हे ५ तुमचे हे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज v म्हणजे व्होल्टेज विभागणी आहे बरोबर तर मला ते स्पष्ट करू द्या तर हे ते आहे जे येथे केले आहे हे vx १५१५ आहे तर ते v असेल आपणास १० e to the power २ ५ t मिळाले आहे v v c आहे तर ते ० ७५१० e to the power २ ५ t आहे ५ e to the power २ ५ व्होल्ट आहे बरोबर आणि ixvx१५ आहे कारण १५Ω रोधकावर हे व्होल्टेज vx आहे तर नैसर्गिकरित्या ix vx१५ घेऊ शकतो तरआपणास vx मिळाले आहे तर ix vx१५ आहे तर ते ७ ५ e to the power २ ५t१५ ० ५ e to the power २ ५ t अँपिअर असेल हे तुमचे ix आहे बरोबर सर्व उत्तरे तुम्हाला मिळाली आहेत आता पुढील उदाहरण मला आशा आहे की हे समजत आहे तर आकृती ६ ७ मधील स्रोतांमुळे सर्किटमध्ये कॅपेसिटर C१ आणि C२ वर निर्माण झालेले प्रारंभिक व्होल्टेज दाखविले नाही परंतु प्रारंभिक अटी स्थापित केल्या गेल्या आहेत ही उदाहरणाची भाषा आहे स्विच t० वरती चालू केला आहे म्हणून t 0 साठी v१ v२v आणि i निश्चित करा बरोबर माफ करा पुढे तुम्ही कॅपेसिटर C१ आणि C२ मध्ये साठविलेल्या ऊर्जेची गणना करा पुढे कॅपेसिटरमध्ये किती ऊर्जा संग्रहित झाली आहे ती निश्चित करा आणि t हे इन्फिनिटी कडे झुकते आणि त्यामुळे २b रोधकाला वितरित केलेली साठवलेली ऊर्जा ही b आणि c मध्ये मध्ये मिळालेल्या परिणामामधील फरक आहे तर या ४ गोष्टी करायच्या आहेत बरोबर आता इथे एक गोष्ट मी सांगणार नाहीमी फक्त ही गोष्ट करीन पण प्रथम हे सर्किट दिले आहेआणि पोलॅरिटी पहाबरोबर तरयेथे आपणास जे पाहिजे आहे ते घेतले आहे हा कॅपेसिटर C१ आहे तो ५ मायक्रो फॅरेड आहे हा कॅपेसिटर C२ जो २० मायक्रो फॅरेड आहेआणि हे आहे मी कोठेतरी चिन्हांकित केले आहे तर हे v१ v२ आहे बरोबर तर v१ म्हणजे C१ वरील v२ म्हणजे C२ वरील व्होल्टेज आहे आणि हा २५० किलो Ω रोधक आहे आणि त्यावरील व्होल्टेज v आहे आणि त्यातून वाहणारी विद्युतधारा i आहे आणि स्वीचने तो कॅपेसिटर प्रभारित केला आहे आता स्विच बंद आहे स्विच t 0 असताना चालू केला आहे बरोबर तर प्रश्न आहे किपोलॅरिटीकडे पहा येथे पोलॅरिटी दिली आहेयेथे ती आहे परंतु येथे ती आहे आणि येथे आहे ही उदाहरणातील युक्ती आहे तर मी फक्त ते लिहीन आणि फक्त १ किंवा २ ठिकाणी मी हे सांगेन की येथे पहा जेव्हा हे उदाहरण सोडवू आपण याची जी काही पोलॅरिटी दिली आहे ती पाहू ते आहे ते आहे आणि पुन्हा ते आहे येथे ते आहे तर तुम्ही सहजपणे हे करू शकता कसे प्रारंभिक परिस्थिती काय आहे बरोबर तर मला ते स्पष्ट करू द्या तरआता प्रश्न असा आहे कि आणि प्रारंभिक व्होल्टेज जे ४ व्होल्ट दिले आहे येथे ते २४ व्होल्ट दिले आहेबरोबर परंतु पोलॅरिटी पहा आणि त्यानुसार त्या प्रारंभिक व्होल्टेजचे चिन्ह निवडावे लागेल तर आणि म्हणून ही पोलॅरिटी चिन्हांकित केली आहे तरआकृतीमध्ये प्रत्यक्षात हे २ कॅपेसिटर्स ५ मायक्रो फॅरेड आणि २० मायक्रो फॅरेड म्हणजे C१ आणि C२ हे एकसरी जोडणीत आहेत म्हणून त्यांचे समतुल्य रोधकाला समांतर करा तर म्हणून येथे ते Ceq १ C१ १ C२ to the power १ आहे बरोबर तर१५१२० ते रेसिप्रोकेल आहे ते ४ मायक्रो फॅरेड म्हणजे c समतुल्य बनेल आणि हे दिली आहे कि मी vC१ हे ४ व्होल्ट आणि vC२ हे २४ व्होल्ट दिले आहेबरोबर तर ही प्रारंभिक स्थिती आहे म्हणून vCeq हे vC२ vC१ म्हणजे २० व्होल्ट आहे कारण जर तुम्ही ही गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तरसमजा मला याचे समतुल्य म्हणजे v c eq घ्यायचे आहे आणि समजा हे आहे आणि हे आहे तरते v c eq असेलबरोबर नंतर vC२ नंतर vC१ ० आहेबरोबर तरमी फक्त त्या पोलॅरिटीकडे पहात आहेयाचा अर्थ v cq vC२ vC१ आहे तरहे २४ व्होल्ट दिले आहे ते vC२ हे २४ व्होल्ट आहे आणि ते ४ दिले आहे तरहे २० व्होल्ट दिले आहेबरोबर तरसमजा जर असे पहिले तर हे तुमचे vcq आहे बरोबर तर म्हणूनच vcq २० व्होल्ट आहे कारण हे समतुल्य सर्किट स्रोत मुक्त RC सर्किट आहे आणि हे ४ मायक्रो फॅरेड आहे आणि हे २५० किलो Ω आहे तेच आपण रेखांकित करीत आहोत हे v आहे हे त्याचे समतुल्य सर्किट आहे बरोबर आता वेळ स्थिरांक ζ RCeq २५०१० to the power ३ ते किलो Ω मध्ये आहे म्हणून Ω मध्ये रूपांतरित केले आहे ४१० to the power ६४ मायक्रो फॅरेड म्हणजे ते १ सेकंद आहे अशा प्रकारे v चे समीकरण v v0 e tζ आपणास माहीत आहे तर ते २० e to the power t व्होल्ट आहे तरiVR आहे या सर्किटमध्ये आपण नुकतेच पाहिले आहे तर ते २० e - t २५०१००० म्हणजे ८० e to the power t मायक्रो अँपिअर आहे तरव्याख्येनुसार v १ आणि v२ च्या अभिव्यक्तीची गणना करू शकतो तरहे सर्वकाही माहीत आहे कि v १ v १ आणि v२ च्या पोलॅरिटीकडे पहा बरोबर तरनुकतेच आपण iC iR ० केले आहे आपण क्रमांक दिला आहे तर iC येथे आपण iR ऐवजी i म्हणतो तुम्ही ते i करू शकताबरोबर म्हणजे याचा अर्थ iC ही सामान्य गोष्ट आहे तर v १ आणि v२ शोधावे लागेल बरोबर आणि C १ आणि C२ एकसरी जोडणीत आहेतम्हणून C १आणि C2 दोन्हीसाठी विद्युतधारा iC दाखविली जात आहे तर काय करायचे आहे फक्त ते बघायचे आहेसमीकरण बरोबर लिहा विद्युतधारा i दिली आहे तर हे तुमचे थांबा मला ते स्पष्ट करू द्या तरजर या समतुल्य सर्किटवरती आलो तर ही तुमची विद्युतधारा i आहेआणि समजा ही विद्युतधारा iC आहेबरोबर कुठेतरी जर ते ज्या मार्गाने सोडविले ते ठेवले तर iC नंतर i ० किंवा iC i आहेबरोबर तर सामान्यतः iCcdvdt आहे हे तुमचे समतुल्य सर्किट आहे परंतु जर आपल्या मूळ सर्किटकडे आलो तर जेव्हा c बंद झाले आहेजेव्हा स्विच चालू झाला आहे हे बंद झाले आहे तरही विद्युतधारा i आहे आणि समजा ही विद्युतधारा iC वाहत आहे तर येथे सुद्धा iC i आहे कारण iCi ० आहे हे बंद आहे काही बिंदूवर KCL लागू करा बरोबर तर iC i आहे बरोबर याचा अर्थ iC C१ dv dt आहे दुसरे C २ dv २ dt असेल आपणास ते करावे लागेल तरजर आता या अभिव्यक्तीकडे आलो तरहे समीकरण लिहून फक्त इंटिग्रेशन करा तरही अभिव्यक्ती Expressib t i तेथे असेल नंतर अभिव्यक्ती i तेथे आहे आणि ही अभिव्यक्ती ८० e to the power t मायक्रो अँपिअर आहे बरोबर आणि ० ते t आहे आपण हे ४ करत आहोत म्हणजे प्रारंभिक स्थितीत vc हे ४ व्होल्ट दिले आहे परंतु येथे आपण ४ ठेवत आहोत तरआपण ४ का लिहीत आहोत आपल्या उदाहरणात आपण हे का करत आहोत ते शोधा येथे ४ ऐवजी हे ४ आहे बरोबर फक्त हे समजून घेण्याचा प्रयत्न करा तर ही तुमच्यासाठी समस्या आहे बरोबर आणि अन्यथा जर ते करू शकत नसाल तर त्या चर्चासत्रात उत्तर द्या काळजी करू नका परंतु विचार करा नंतर त्याचप्रमाणे v हे सुलभ केल्यास v१ १६ e to the power t २० व्होल्ट असेल त्याचप्रमाणे v२येथे सारखीच गोष्ट तेथे आहे आणि तेथे कॅपेसिटरची जी काही मूल्ये दिली आहेतसर्वकाही ठीक आहे परंतु येथे ते प्रारंभिक मूल्य v२० हे २४ व्होल्ट दिले आहेयेथे चिन्ह दिले आहेबरोबर चिन्ह नाहीतेथे पोलॅरिटी पहा आणि फक्त असे का केले आहे विचार करा तर याचा अर्थहे केले तर v२४ e to the power t २० व्होल्ट आहे बरोबर तसेच KVL वापरून v२ मिळवू शकतो जर तुम्ही केवळलागू केला तर v v१v२ किंवा v२ v v१ आहे v२ हे २० e to the power t म्हणून v१ १६ e to the power वजा t२० आहे तर सरलीकृत केल्यास समान गोष्ट मिळेल v२४ e to the power t२० व्होल्ट आहेबरोबर आता b भाग C१ मध्ये आरंभिक ऊर्जा साठविली आहे तरहा प्रश्न तिथे दिला आहे जिथे हे ४ आहे आणि येथे ते २४ आहे प्रारंभिक व्होल्टेज ४ व्होल्ट आहे येथे २४ व्होल्ट आहेपरंतु हा उजवीकडे प्रश्न आहे तर तो दुसरा भाग म्हणजे C१ मध्ये साठवलेली प्रारंभिक ऊर्जा wC१० १२C१VC१०२ आहे तुम्ही सर्व मूल्ये ठेवल्यास ४० मायक्रो ज्यूल मिळेल त्याचप्रमाणे wc२० जर तुम्ही १२C२VC२०२ केले सर्व मूल्ये बरोबर ठेवा तुम्हाला ५७६० मायक्रो ज्यूल मिळेल आता २ कॅपेसिटरमध्ये साठवलेली एकूण ऊर्जा ही ४० मायक्रो ज्यूल ५७६० मायक्रो ज्यूल म्हणजे ५८६० मायक्रो ज्यूल आहेबरोबर आता भाग c जसा t हा इन्फिनिटी कडे झुकतो आणि v१v१ इन्फिनिटी तुम्हाला २० व्होल्ट मिळेल तसेच जसा t हा इन्फिनिटी कडे झुकतो v२v२ इन्फिनिटी हे २० व्होल्ट मिळेल तर सर्व v१v२ च्या अभिव्यक्ती तेथे आहेत फक्त t हे इन्फिनिटीकडे झुकताना ते किती आहे ते पहा म्हणून २ कॅपेसिटरमध्ये साठविलेली ऊर्जा ही wc १२ ५२०१० to the power ६ ४०० आहे४०० म्हणजे २०२ आहे बरोबर तर २० २ हे ४०० आहे २० २ सुद्धा ४०० आहे बरोबर तर आणि हे तुमचे १२ म्हणजे २५ मायक्रो फॅरेड म्हणजे प्रत्यक्षात २५१० to the power ६ ४०० म्हणजे ५००० मायक्रो ज्यूल आहेपरंतु तेथे ५८०० मायक्रो ज्यूल आहे तर तेथे या २ मध्ये ८०० मायक्रो ज्यूलचा फरक आहे तर त्या 250 किलो Ω रोधकाला वितरित केलेली एकूण ऊर्जा ही wR ० ते इन्फिनिटी p t dt आहे म्हणजे ० ते इन्फिनिटी pt शक्ती vi आहे vहे इतके आहे i हे इतके आहे हे मायक्रो ज्यूल आहे बरोबर म्हणून ० ते इन्फिनिटी १६०० e to the power २t म्हणजे ८०० मायक्रो ज्यूल बरोबर याचा अर्थ b आणि c मध्ये मिळालेल्या परिमाणांची तुलना दर्शविते कि ८०० मायक्रो ज्यूल ५८०० ५००० मायक्रो ज्यूल ८०० मायक्रो ज्यूल आहे समतुल्य कॅपेसिटरमध्ये साठवलेली ही ऊर्जा १२ ४ मायक्रो फॅरेड २० २ म्हणजे ८०० मायक्रो ज्यूल आहे बरोबर तर हे ८०० मायक्रो ज्यूल प्रत्यक्षात तुमच्या रोधकामध्ये खर्च झाले आहे तर कारण हे कॅपेसिटर मूळ एकसरी जोडणीत जोडलेल्या कॅपेसिटरच्या टर्मिनलच्या वर्तनाचा अंदाज लावते समतुल्य कॅपेसिटरमध्ये साठवलेली ऊर्जा म्हणजे 250 किलो Ω रोधकाला वितरित केलेली ऊर्जा तरहे एक चांगले उदाहरण आहे तर या व्हिडिओमध्ये फक्त एक नजर टाका कि काय केले गेले आहे मग जर हे सर्व समजले तर नंतर या प्रकारची उदाहरणे सोडविताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही